तर आजच्या लेक्चर क्रमांक 60 मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपण या लेक्चर मध्ये कोशी ऑयलर समीकरणाबद्दल बोलूयात तर आपण सुरुवातीला कोशी ऑइलर समीकरणे म्हणजे काय याबद्दल बघू आणि नंतर त्यांना सोडविण्याच्या पद्धती बघू तर येथे कोशी ऑइलर समीकरणे म्हणजे इक्वेशन्स विथ नॉन कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट आतापर्यंत आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स विथ कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट पहिले आहेत तर कोशी ऑइलर समीकरण हे विशिष्ठ प्रकारचे समीकरण आहे ज्यात नॉन कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट असतात उदाहरणार्थ पुढील समीकरण बघा तर आपण नॉन कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट असलेले समीकरण विचारात घेऊ तर आपल्याकडे आणि त्यांच्या कॉन्स्टन्ट सोबतच आणि इत्यादी आहेत आज आपण अशी समीकरणे सोडवू ज्यात डेरिव्हेटीव्ह टर्म चे कोइफिशिअंट नॉन कॉन्स्टन्ट असतील त्यासाठी आपण या ऑपरेटर चा उपयोग करू म्हणून दिलेले समीकरण या फॉर्म मध्ये लिहिता येऊ शकते

तर हे कोशी ऑइलर समीकरण आहे आता आपण या समीकरणाला कसे सोडवायचे ते बघू या समीकरणाला सोडविण्यासाठी वापरू म्हणजे हा नवीन समीकरणाचा इंडिपेंडंट व्हेरिएबल होईल तर हे सब्स्टिट्यूशन करण्यामागचा हेतू म्हणजे ही युक्ती ज्यामुळे शेवटी आपण दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे रूपांतरण लिनियर इक्वेशन्स विथ कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट मध्ये करतो एकदा का आपण समीकरणाचे रूपांतरण केले चा वापर करून ते समीकरण पुन्हा लिहू शकतो आणि समीकरणात सर्व डेरिव्हेटीव्ह च्या टर्म्स z च्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी चा उपयोग करू जे की पहिले डेरिव्हेटीव्ह असून त्यास बदलणे गरजेचे आहे

आता आपण सेकंड ऑर्डर टर्म ला z या व्हेरिएबल साठी बदलून बघू

वापर करू

तर हे जनरल फॉर्म्स आहेत नंतर आपल्या लक्षात येईल की मूळ समीकरण हे लिनियर इक्वेशन्स विथ कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट मध्ये रूपांतरित होईल म्हणजेच नवीन समीकरणातील कोएफिशिअंट हे Z मुक्त होतील आणि अशी समीकरणे कशी सोडवायची हे आपल्याला माहित आहे तर ही पद्धत समजून घेण्यासाठी आपण हे उदाहरण बघू तर आपल्याला या समीकरणाचे जनरल सोल्युशन पाहिजे आहे यासाठी आपण किंवा या सब्स्टिट्यूशन चा वापर करू नंतर आपल्याला माहित असलेल्या पद्धतीनुसार आणि इत्यादींचा उपयोग करून समीकरणाचे रूपांतरण करता येईल आणि आता सरलीकरण केल्या नंतर हे कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट सोबतचे समीकरण मिळेल तर या समीकरणात सगळे कोइफिशिअंट कॉन्स्टन्ट आहेत पण मूळ समीकरणात तसे नव्हते तर या रूपांतरणाचा आपल्याला असा फायदा झाला आहे की दिलेले मूळ समीकरण हे कॉन्स्टन्ट कोइफिशिअंट समीकरणात लिहिता आले असे समीकरण सोडवणे सोपे आहे तर या समीकरणाचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे आहे

तर हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे किंवा होमोजिनियस समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे तर येथे हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन त्याच्या मूळ व्हेरिएबल मध्ये लिहावे लागेल आणि आता पर्टिक्युलर इंटिग्रल काय असेल तर हे फक्त कॉन्स्टन्ट कोइफिशिएंट असणाऱ्या समीकरणाचे पर्टिक्युलर इंटिग्रल आहे आता आपल्याला काय मिळत आहे हे पर्टिक्युलर इंटिग्रल आपल्याला पुन्हा x फॉर्म मध्ये लिहावं लागेल आणि ते हे आहे तर आपले उत्तर हे पर्टिक्युलर इंटिग्रल आहे आणि हे दिलेल्या समीकरणाचे पर्टिक्युलर सोल्युशन आहे तसेच आपल्याकडे कॉम्ल्पिमेंटरी फंक्शन आहे जर आपण ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन मिळते तर हे जनरल सोल्युशन आहे यात 2 आर्बिट्ररी स्थिरांक आहेत आणि दिलेल्या समीकरणाचे समाधान करते तर हे दिलेल्या नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स विथ नॉन कॉन्स्टन्ट कोएफिशिअंट म्हणजेच कोशी ऑइलर समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे काही समीकरणे आहेत जी कोशी ऑइलर फॉर्म मध्ये रूपांतरित करता येतात आता आपण अशा समीकरणांबद्दल विचार करू आणि कोशी ऑइलर समीकरणे कशी सोडवायची हे तर आपल्याला माहीतच आहे उदाहरणार्थ हे समीकरण विचारात घेऊ

इत्यादी ही कोएफिशिएंट कोशी समीकरणात आहेत आणि येथे हा फॉर्म आपल्याकडे आहे जर आपण हे सब्स्टिट्यूशन वापरले तरते कोशी ऑइलर समीकरणात रूपांतरित होईल आणि असे समीकरण कसे सोडवायचे हे आपल्याला माहित आहे हे सब्स्टिट्यूशन वापरल्यामुळेआपल्याला लिहिता येईल या किमती आणि हे दिलेल्या समीकरणात ठेऊ आणि काय होईल ते बघू जेव्हा आपण हे बदल करतो जसे की ने पूर्ण समीकरणाला भागले आणि आता उजव्या बाजूला फक्त X दिसत आहे आणि पुन्हा आपल्याला जिथे कुठे X दिसेल त्याला v च्या फॉर्म मध्ये लिहू पण आता आपल्या काय लक्षात आले की हे तर आधी अभ्यासलेले कोशी ऑइलर समीकरण आहे ज्यात कोइफिशिएंट फॉर्म मधील आहेत तर हे कोशी ऑइलर समीकरण आहे आणि सब्स्टिट्यूशन चा वापर करून या समीकरणाला कसे सोडवायचा हे आपल्याला माहित आहे आणि आता समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघू यात या सब्स्टिट्यूशन चा वापर करू त्यामुळे मिळेल आणि नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटीव्ह मिळवू तर यात काही बदल झाला नाही पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटीव्ह विथ रिस्पेक्ट टू v मिळाले आणि या किमती दिलेल्या समीकरणात ठेवल्यास हे नवीन समीकरण मिळेल तर हे प्रत्यक्षात कोशी ऑइलर फॉर्म मधील समीकरण आहे योग्य सब्स्टिट्यूशन चा उपयोग करून असे समीकरण आपण आताच सोडवले आहे पुन्हा आपण तसेच करू ठीक आहे तर आपण येथे सब्स्टिट्यूशन चा वापर करू तर हे आता नवीन समीकरण आहे आणि याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हा मिळेल आणि पर्टिक्युलर इंटिग्रल असा मिळेल तर शेवटी हा पर्टिक्युलर इंटिग्रल आहे आता आपण जनरल सोल्युशन साठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल ची बेरीज करु म्हणून आणि नंतर कोशी ऑइलर समीकरण हे लिनियर इक्वेशन्स विथ कॉन्स्टन्ट कोइफिशिएंट मध्ये बदलले होते असे समीकरण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल च्या सोबतीने कसे सोडवायचे हे आपल्याला माहित आहे आता आपण निष्कर्षाकडे येत आहोत तर आपण या फॉर विशिष्ठ फॉर्म मधील कोशी ऑइलर समीकरणे पहिली तसेच कोशी ऑइलर समीकरणात रूपांतरित होणारी समीकरणे म्हणजेच हे सुद्धा पाहिलीत शेवटी अशी समीकरणे सब्स्टिट्यूशन च्या उपयोगाने लिनियर इक्वेशन्स विथ कॉन्स्टन्ट कोइफिशिएंट मध्ये रूपांतरित होतात तर इथे दिलेल्या यादीमध्ये या लेक्चर च्या तयारीसाठी वापरण्यात आलेल्या संदर्भांची माहिती देण्यात आली आहे तुम्ही लक्षपूर्वक व्याख्यान ऐकल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद